डिसास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतीश आहे मी आयआयटी रुड़कीच्या आर्किटेक्चर आणि प्लानिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे आज मी भारतात टेम्पोरारी शेल्टर कन्स्ट्रुक्श बद्दल बोलणार आहे तर या व्याख्यानमालेत मी या सर्व 3 प्रकरणांच्या अभ्यासाची विविधता आणि माझ्या स्वत च्या वैयक्तिक संवादाची माहिती घेईन ज्यामध्ये मी 2002 मध्ये सुरू झालेल्या गुजरात अर्थक्वेक आणि 1 2 या विषयावर चर्चा करणार आहे आणि त्यानंतर 2004 मध्ये त्सुनामी पुनर्प्राप्ती कार्यक्रम तसेच तब्बल 2005 मध्ये पेवॉकी पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील काश्मीर मध्ये अर्थक्वेक झाला तर हे सर्व माझे आहेत माझे किंवा माझ्या कामाचे तसेच माझ्या अभ्यासाच्या भिन्न भिन्न आस्पेक्टसंबरोबर काही वैयक्तिक संवाद आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात 2002 गुजरातच्या अर्थक्वेकात संपूर्ण डिसास्टर आली होती तर कच्छ हा एक जिल्हा आहे ज्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे आणि हा अर्थक्वेक 7 5 मोठ्या अर्थक्वेकांपैकी एक आहे आणि शहरी आणि ग्रामीण पातळीवरही याचा प्रचंड नाश झाला आहे आणि या पुनर्रचनेचा आराखडा तुम्हाला ठाऊक आहे खेडे गुजरात डिसास्टर मॅनॅजमेण्ट प्रोजेक्ट विकसित केलेल्या कच्छ जिल्ह्यातील पुनर्रचित गावांचा मॅप आम्ही जीएसडीएमपी म्हणतो आणि ही वेळ अशी आहे की गुजरात राज्याने खरोखर कोम्मुनिटीत सहभाग घेण्यासाठी तसेच काही मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्याचा एक सक्रिय पाऊल उचलला आहे जीएसडीएमएच्या नियामक बाबी पुनर्प्रक्रिया प्रक्रिया तर त्याच ठिकाणी तांत्रिक बाबी देखील चित्रात येतात आणि बर्याच स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून एडवोकेसी पाहण्यास रस दर्शविला आहे उदाहरणार्थ हुनरशाला एक एनजीओ आणि कॅथोलिक रिलीफ सर्व्हिसेस तर अशी अनेक एनजीओ आहेत ज्यांनी गुजरात अर्थक्वेकात सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून खरोखरच समर्थन केले आहे तर आज मी तुझ्याशी काय बोलणार आहे ते पर्मनंट रीकॉन्स्ट्रुकशन टप्प्यात येण्याआधी डिसास्टरनंतर लगेच आणि मदत टप्प्यानंतर लगेचच असेच आहे जेथे ट्रान्सिशन शेल्टर आहे आपणास माहित आहे की टेम्पोरारी शेल्टर आहे जे त्यांना प्रदान केले गेले आहे आणि ते पर्मनंट शेल्टर प्रक्रियेमध्ये कसे हळूहळू आकारात किंवा प्रगती करतात तर या टप्प्यावर मी याबद्दल बोलत आहे आणि या मॅपतून तुम्हाला कच्छ मध्ये झालेल्या नुकसानाचे प्रमाण आणि अनेक एनजीओ कॅथोलिक रिलीफ सर्व्हिसेस हन्नरशाला कॅरिटास कडून रीकॉन्स्ट्रुकशन कार्यांचे प्रमाण किती आहे हे आपण पाहू शकता ही अनेक एनजीओ होती जी मदतनीस देण्यासाठी गुजरातमध्ये आल्या म्हणून हे सर्व माझे प्राथमिक प्रकरण अभ्यास आहेत जे आपल्याला पुरावे माहित आहेत याप्रमाणे आपण पाहू शकता की आरसीसी कॉन्स्ट्रुकशन असलेले आधुनिक घर आहे आणि जे एक ब्रिक आहे आणि काँक्रीटचे कॉन्स्ट्रुकशन पूर्णपणे खराब झाले आहे आणि हे पक्के घर आहे आणि ज्याने पूर्णपणे नुकसान केले आहे या पारंपारिक शेल्टरचे रूप आपण स्थानिक भाषेत पाहू शकता त्यांना भोंग देखील म्हणतात जे सामान्यत तेथे सर्क्युलर आकाराचे असतात आणि काही बाबतीत ते रेक्टअंगुलर आकाराचे असतात तर येथे आपण काय पाहता आहात याने प्रतिकार केला आहे हे त्वरित काही वर्षांच्या कालावधीत मी बोलत आहे जे पुरावे आपण पहात आहात ते म्हणजे पारंपारिक शेल्टर असलेल्या या घरांनी अर्थक्वेकांचा प्रतिकार केला आणि त्यांनी प्रतिकार का केला कारण तेथेच स्ट्रक्चरल फॉर्म आत असतात आपण पाहू शकता की येथे एक व्हेटल आणि डौब कन्स्ट्रक्शन आहे हे आपण पाहु शकता की हे तण हे मेष सारखे एम्बेड केले गेले आहे ते रिइन्फोर्समेंट सारखे कार्य करते एक बाइंडिंग घटक आहे आणि नंतर मड ने झाकलेले आहे आणि हे आहे सर्क्युलर आकार कारण त्यांना असा विश्वास आहे की सर्क्युलर आकार हा अर्थक्वेकाचा प्रतिकार करणारा एक उत्तम प्रकार आहे कारण सर्व फोर्सस कोपऱ्यात येत नाहीत कारण आपल्याला दिसणारे बहुतेक नुकसान आपल्याला माहित असलेल्या घराच्या कोपऱ्यात आहे आणि तिथेच लोडचे आस्पेक्टस देखील प्ले करतात एक महत्वाची भूमिका परंतु हे देखील असे आहे की जेव्हा सर्क्युलर स्वरुपाचा क्षण त्यांचा असा विश्वास आहे की हा लहान सर्क्युलर आकार आहे तेव्हा त्यांनी अर्थक्वेकांचा प्रतिकार केला आणि हे व्हेटल आणि डौब जे व्हर्टिकल आणि हॉरीझॉन्टल बाँड्स म्हणून कार्य करते आणि घरांना गंभीर अर्थक्वेकांपासून वाचवू शकते आणि हा कच्छ विभाग कच्छ क्षेत्र हा पाचव्या झोन मध्ये येतो अर्थक्वेक क्षेत्रातील झोन 5 आणि आपण येथे जे पाहू शकता त्यास गुजराती भाषेत ओटला म्हणतात म्हणून येथे आपण पाहू शकता की एक छोटासा एक्सपोज्ड केलेला प्लॅटफॉर्म आहे जो अनौपचारिकपणे उठविला गेला आहे तर हे सेमी लिविंगची एक प्रकारची जागा परिभाषित करते कारण त्यांच्यासाठी ते कूक करू शकतात काही लोकांकडे काही मैदानी स्वयंपाकघर आहेत काही लोकांकडे वॉशिंगचे क्षेत्र असू शकते काही लोक असतील आणि जर ते देखील दयाळूपणावर विश्वास ठेवतील आपल्याला माहित असलेल्या फॅमिली क्लस्टर्सपैकी 2 3 जण क्लस्टरमध्ये राहतात आणि ओटला उंचावल्यामुळे ते संपूर्ण प्लॅटफॉर्म उंचावतात आणि हे त्या भूमीपासून संबंधित असलेल्या कुटुंबाचे सीमांकन करते आणि पारंपारिक पध्दती आणि बर्याच भोंगामध्ये आपल्याला डेसर्ट वातावरणामुळे आणि त्यामुळे कमी विन्ड्य आस्पेक्टस माहित आहेत त्यामुळे तो वारा पासून देखील संरक्षण करू शकता आणि आपण या प्रकारचा व्हरांडा पाहू शकता आणि तेथे त्यांच्याकडे स्वयंपाकघर एक लहान विभाजन केले गेले आहे आणि तेथे एक स्टोनी भिंत आहे जी आपण पाहू शकता आणि भोंगाच्या आतील बाजूस आपल्यास सर्व काही आहे हे माहित आहे त्यास अगदी उंचीची भिंत आहे आणि मग ते काय करतात ते कॉनिकलच्या आकाराचे असेल तर काही भोंगामध्ये त्याचे सेंट्रल पदही असेल या प्रकारच्या कमी इवेद असलेल्या रूफला आपण कठोर कॅलिमॅटिकच्या आस्पेक्टसपासून संरक्षण करू शकता असे आपल्याला माहित आहे आणि येथे हे स्पष्टपणे एक प्रकारचे रॅक बनवतात जे ते प्रदर्शित करू शकतात ते त्यांचे फुन्कशनल आस्पेक्टस ठेवू शकतात जसे की आपण पाहू शकता की स्टोरेज बॉक्स त्यामध्ये एम्बेड केलेले आहेत आणि मग ते मला म्हणायचे की एक छोटी जागा कशी असू शकते याबद्दल देशी कल्पना कुटुंबासाठी पुरेसे फुन्कशनल आपल्याला दररोजच्या कार्यासाठी माहित असते तर अगदी लहान भिंत मेकअप देखील त्यांची संपूर्ण प्रॉडक्ट्सने त्यामध्ये फिट होऊ शकेल अशा सर्व गोष्टी फ्रेम करते आपण पाहू शकता की कपडे त्यांची भांडी आणि आपल्याला सर्व काही त्या लहान जागेत व्यवस्थापित केले गेले आहे तसेच टिपिकल बाथ त्यांच्याकडे एक प्रकारचे बाहेरचे आंघोळीचे क्षेत्र आहे जसे की आमच्याकडे सेमी ओपन बाथची जागा आहे आणि हे भुज जवळील पाकई गावात आहे आणि हा एक प्रकारचा पुन्हा उठलेला प्लॅटफॉर्म आहे सुमारे एक फूट सहा इंच आणि नंतर तिथे हे एक वूडन कॉन्स्ट्रुकशन आहे जे एका छोट्या व्यावसायिक संस्थेसाठी बनविलेले आहे जे त्या खेड्याच्या किंवा जवळपासच्या गावांच्या स्थानिक गरजा विखुरलेले आहे अशाच पद्धतीने दिसते आणि या विशिष्ट डिसास्टरत अनेक कोम्मुनल बिल्डींग्सचेही नुकसान झाले आहे केवळ कोम्मुनल बिल्डींग्सच नाहीत हिस्टोरिक बिल्डींग्सचे नुकसान झाले आहे पब्लिक बिल्डींग्सचे नुकसान झाले आहे तर हे त्याचे एक उदाहरण आहे जे गावाच्या जुन्या कम्युनिटी हॉलचे अंशतः नुकसान झाले आहे तर राहणे खूपच असुरक्षित आहे आणि ज्या मशीदची दुरुस्ती केली गेली आहे कारण ही ती रिलिजिऊस संस्था आहे जिथे त्यांना असे वाटते की त्यांनी तातडीने या गोष्टीची पूर्तता केली आणि त्यांनी ताबडतोब येथे आणि भुज येथे एक मशिद बनविली मी या खराब झालेल्या ठिकाणी बर्याच ठिकाणी भेट दिली अर्थक्वेकानंतर सर्व काही त्वरित काय घडले आणि विनाश काय आहेत आणि कोणत्या प्रकारच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे कोणत्या प्रकारचे कॉन्स्ट्रुकशन पर्यावरणाचे नुकसान झाले आहे याची एक झलक मी तुम्हाला फक्त दाखवतो तर आता हे एक प्रकारचे इंडस्ट्रियल गोदाम खराब झाले आहे म्हणून जेव्हा आपण इंडस्ट्रियल गोदामांबद्दल बोलत आहोत आणि जे लोकांच्या विशिष्ट क्षेत्रातील लिवलीहूडशी संबंधित आहे तेव्हा निश्चितच ते काही मन्थ्स कदाचित काही इयर्सपासून एम्प्लॉयमेंट गमावतील तर त्यात केवळ गोदाम नाही तर फक्त तो बांधलेला फॉर्म खराब झाला आहे किंवा तो खराब झाला नाही तर त्या गोडाऊनमध्ये काम करणा ऱ्या गरीब लोकांच्या लिवलीहूडवर अप्रत्यक्ष परिणाम होईल म्हणून सर्व इंडस्ट्रियल विभाग अशी हिस्टोरिक बिल्डींग्स देखील आहे जी खराब झाली आहे आणि कंस खाली कोसळले आहेत आणि रेलिंग खाली कोसळली आहे तर हे खूपच असुरक्षित बनले आहे आपणास माहित आहे की हेरिटेज बरोबर बोलणे आवश्यक आहे आणि डिसास्टर संदर्भात आम्ही हेरिटेज बद्दलही चर्चा करतो आणि आयुठाया 945 सारख्या अनेक बाबींवर चर्चा केली जाईल आणि आम्ही किरुणा आस्पेक्टसवरही चर्चा केली आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे एक ब्रिक आणि काँक्रीटचे घर असलेले पारंपारिक घर होते का ते पहा भिंत खरोखरच आतमध्ये कोसळली आहे आतल्या बाजूने कोसळते जेणेकरून आपल्याबद्दल भिंत मेकअप आणि बाँडिंग आणि आम्ही खरंतर एक सीलंट कसा बनवू शकतो हे जाणून घेतो कल्पना करा जर आपण रूफ बनवित असाल तर आपण अशी भिंत बनवित असाल तर साहजिकच प्रेशर अशा प्रकारे कार्य करेल आणि कदाचित गोष्टी येथे खाली पडतील सुरुवातीच्या काळात बहुतेक कोपऱ्यात भिंतींवर जंक्शन ही सर्वात महत्वाची ठिकाणे असतील तर आपणास हे माहित आहे की नुकसान कोठे होते आणि वॉटर टॅंक ज्या तेथेच आहेत वॉटर आणि साहजिकच ते खराब झाले तर कारण या काही मूलभूत गरजा आहेत ज्यावर एक कोम्मुनिटी अवलंबून आहे म्हणूनच या आहेत आणि ब्रिक आणि काँक्रीटचे घर पडले आहे परंतु बोंगाने प्रतिकार केला आहे हयात असलेली ही एक महत्त्वाची उदाहरणे आहेत आणि त्याचप्रमाणे भुजमध्येही रस्ते काही पूल काही रुग्णालये काही स्कूल व आता काही शहरी भागात मोठी घरे बरीच घरे खराब झाली आहेत काही अपार्टमेंटचे नुकसान झाले आहे आणि त्याचे अर्धवट नुकसान कसे झाले आहे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे म्हणूनच आता एक रुग्णालय म्हणून याचा विचार कराल की याचा परिणाम संपूर्ण आरोग्याच्या क्षेत्रावर कसा होईल आणि यामुळे समाजाची सेवा कशी होईल जेव्हा आम्ही म्हणतो की हॉस्पिटल स्पष्ट आहे नियमित उपक्रम करणे आणि लोकल कोम्मुनिटीच्या आरोग्याची परिस्थिती कशी पुरवायची आणि कार्यरत असलेल्या लोकांच्या एम्प्लॉयमेंटबद्दल काय करावे हे फार कठीण आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी जर ते नोकरदार काम करीत असतील गव्हर्नमेंट सेर्व्हन्टस काम करीत असतील तर त्यांच्यासाठी किमान त्यांना फायदा होईल की त्यांना आधार मिळेल परंतु टेम्पोरारी वोर्कर्सचे काय जे त्यांच्या दैनंदिन मजुरीवर किंवा दैनंदिन मजुरीवर अवलंबून आहेत म्हणून त्यांच्यासाठी जर लिवलीहूडचे काय कार्य होत नसेल तर हे काही महत्वाचे प्रश्न आहेत आणि उन्हाळ्यामुळे आपण संपूर्ण पाहू शकता भुजमधील तलाव कोरडा पडला आहे बऱ्याच नद्या कोरड्या पडल्या आहेत तर अगदी त्या विशिष्ट भागात पाण्याची कमतरता ही समस्या बनली आहे हे गाव जवळच एक घर आहे जेथे त्यांचे क्लास सोसाटीएस वेगवेगळे आहेत तेथे मुखिया आहेत तेथे चौहान आहेत आणि तेथे मुस्लिम कोम्मुनिटी आहे तर कच्छ भागात वेगवेगळ्या जातीय पदानुक्रम अस्तित्त्वात आहेत आणि हा एक श्रीमंत वर्ग आहे आणि जो अर्थक्वेकात उद्ध्वस्त झाला आहे आता असे एकच घर आहे ज्यामध्ये दोन किंवा तीन कुटुंबांसारखे एकत्रितपणे एकत्र काम केले आहे आणि हे संपूर्ण घर खराब झालेले आहे परंतु नंतर आपण या घरे येथे का स्थित आहेत या सोसिओलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल आस्पेक्टसकडे पाहता तर उंचवट्याच्या माथ्यावर किंवा किंचित उंच भागात एखाद्याच्या माथ्यावर ते डोंगराचे क्षेत्र नाही तर थोडेसे आहे परंतु जर तुम्ही कधी श्रीमंत घरांच्या गावातून पाहिले तर तुम्हाला संपूर्ण गाव दिसेल तर येथूनच पारंपारिक जमीनदार किंवा श्रीमंत लोक जे शीर्षस्थानी स्थायिक होत असत तर त्या विशिष्ट कोम्मुनिटीच्या स्थितीचे महत्त्व दर्शविते आणि ज्याने संपूर्ण गाव पाहण्याचा प्रयत्न केला आणि काही खेड्यांमध्ये अगदी वेगळ्या कोम्मुनिटीचा प्रवेश बाह्य बाजूनेदेखील तो अस्पृश्यावर अवलंबून आहे तर ही अट अशी आहे अशी सोसिअल व्यवस्था जी या भागात प्रचलित आहे आणि आता या घरांचे काय झाले तर ज्या लोकांना तिथे राहण्यासाठी घर नसते म्हणून जेव्हा हे लोक वेगळ्या ठिकाणी मिग्रेटेड करतात कारण त्यांना कुठेतरी परवडत असते आणि ते कोठेतरी राहतात तर तिथेच ही असुरक्षित घरे हा दोन कुटुंबांमधील कॉरिडॉरचा आश्रय बनला आहे आणि ते बेघर लोकांसाठी शेल्टर बनले आहे परंतु प्रश्न असा आहे की तिथे वास्तव्य करणे खरोखर सुरक्षित आहे काय कारण आफ्टर शॉक चालूच असू शकतात आणि कदाचित आपणास संपूर्ण नुकसान झाले आहे हे दिसण्याची शक्यता असू शकते तर यामुळेही कॉलॅप्सची आणि वॉश क्षेत्राच्या मागील बाजूस आणि टॉयलेट्सचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे पण तुम्ही त्याकडे पाहता गावातील श्रीमंत वर्ग पहा त्यांच्याकडे स्वच्रूफगृहाची व्यवस्था आहे आणि मागील बाजूस एक वॉशिंग सिस्टम आहे जेणेकरून स्वतंत्र कुटुंब भिंत आणि सामान्य कॉरिडॉरने विभाजित केलेले असले तरी शेवटी आपल्याकडे 3 कुटुंबे आहेत असे जगणे परंतु त्यांच्याकडे एक स्वच्रूफगृह आहे तर ते मागील जागेवर एकत्र होतात आणि त्याच वेळी त्यांच्याकडे त्यांच्या जागेचे पर्सनल डेमरकॅशन आहे म्हणून संपूर्ण कुटुंबाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हे संपूर्ण आणि हे पूर्णपणे एक घटक म्हणून मानले जाते अर्थक्वेकानंतर लगेचच ही कहाणी आहे पण आता मी नटराज क्रांती यांनी लिहिलेली एक कविता वाचणार आहे आणि त्यावेळी अर्थक्वेकात होणाऱ्या दुष्परिणामांची ही वेळ होती तो चिरडलेली स्वप्ने दु खी ओरडणे अधिक काहीच नाही हादरलेला मजला पडलेला दरवाजा आणखी काही नाही शांत मुलं निर्जन खेळणी आणखी काहीच नाही तुडलेले स्टोन तुटलेली हाडे आणखी काही नाही काहीही नाही तर या डिसास्टरच्या पार्श्वभूमीवर माझा एक मित्र नटराज त्याने कुटुंबातील वेदना आणि वेदना आणि त्यांच्या स्वप्नांचे काय होते त्यांच्या प्रवाहाचे काय झाले त्यांचे काय झाले याविषयीचे वर्णन केले आहे सामान आपल्याला माहिती आहे की ते कसे आहेत लोक कसे मुले अनाथ कशी होऊ शकतात जेव्हा पालकांचा मृत्यू होतो आणि आपल्याला माहित आहे की लोक कसे मरण पावले आहेत कोणत्या प्रकारचे पॅराकीटची परिस्थिती होती ती आहे आणि अशा प्रकारच्या परिस्थितींमध्ये अर्थातच महत्त्वाची बाब म्हणजे स्कूल जसे की मी तुम्हाला काही कोम्मुनिटी हॉलची पायाभूत सुविधा दर्शविली या प्रकारच्या पायाभूत सुविधांवरही परिणाम झाला आहे तर यापैकी बर्याच स्कूलंचे नुकसान झाले आहे आणि बरीच सामुदायिक हॉल कोम्मुनिटी केंद्रे खराब झाली आहेत तर हे खरं म्हणते की आपल्याला माहिती आहे त्यांना शाळेत जायला भीती वाटते तर तिथेच स्कूल जवळपास एक वर्षापासून थांबविण्यात आल्या आहेत तर शिक्षणाबद्दल आपल्याला काय करावे हे माहित आहे आम्ही कोम्मुनिटी आणि मुलांना कसे व्यस्त ठेवू शकतो हे आपल्याला माहित आहे कारण त्या देखील आवश्यक आहेत शालेय शिक्षणाचे काय होते आणि आम्ही शाळेच्या सुविधा कोठे पुरवितो आणि येथेच अनेक एनजीओ आहेत पुढे आले बर्याच विकास संस्था आल्या आहेत त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात सहयोग केले कारण मी त्यांच्याकडून किती वेगळ्या प्रकारे सहयोग केले याबद्दल मी तपशीलवार बोलत नाही परंतु त्यांच्यापैकी काहींनी ते स्पॉंसोरेड केले त्यापैकी काहींनी स्वतंत्रपणे काम केले त्यातील काहींनी भागीदारीसह सहयोग केले तर ही काही उदाहरणे आहेत जी तुम्ही पाहु शकता की वर्गखोल्यांचे विणकाम ही स्कूल आहे एक टेम्पोरारी स्कूल ज्याच्याकडे स्कूल नाही अशा लोकांसाठी काही शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तयार केले गेले आहे याचा अर्थ मी कमीत कमी शेजारच्या भागातील आहे आणि आपण पाहू शकता की कोणत्या प्रकारचे लिनिअर पॅटर्न आयोजित करण्यासाठी आयोजित केले गेले आहे स्कूल आणि हे बांबूच्या वर्गातील आतील भाग आहे परंतु आता प्रश्न आहे होय ते चांगले आहेत किमान बांबूचा पुरवठा झाला आहे आणि बांबू तयार करणे अगदी सोपे आहे म्हणून ते एकत्र करणे लवकर तयार केले आहे आपल्याला फक्त एक प्रकारचा पॅनेल आधारित बनवावा लागेल आणि काही स्टड तयार करावे लागतील खांबासह रचना बनवावी लागेल आणि नंतर बांधावे लागेल आणि मग आपण येथे जे पाहता ते हे आहे तुम्हाला एक ग्रेव्हल आहे ज्याला तुम्हाला ग्रेव्हल माहित असेल त्यांनी बजरी वर ठेवली जेणेकरून पाऊस पडला तरी गलिच्छ होऊ नये आणि कारण तेथे काही फरक नाही हे कष्टाने 5 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर पातळी फरक आहे आणि पाऊस पडल्यासही म्हणूनच त्यांनी ग्रेव्हल लावली जेणेकरून पाणी घुसू शकेल आणि ही संपूर्ण स्कूल स्थापित झाली आहे तर मग येथे लोक लोकल टीचर्स किंवा लोकल एडुकेटेड ग्रॅड्युएट्स त्यांनी मुलांना शिकवण्यासाठी स्वयंसेवा करण्यास सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे काही स्कूल ऑफिस काही ऑफिसीन बिल्डींग्स आणि ते लॅमिनेटेड पेपर पाईप्समध्ये देखील विकसित झाले आहेत आपल्याला माहित आहे की टाडोओ अंडोTadao Andosचे कार्य आणि टेम्पोरारी शेल्टर जे लॅमिनेटेड पेपर पाईप्ससह प्रदान करेल आणि त्या काळात मी 2002 बद्दल बोलत आहे ज्याने प्रति युनिट अंदाजे 27000 रुपये खर्च केले आहेत तर ही किंमत खूप वाजवी होती तर जेवणाचे हॉल जे पूर्णपणे कॅनव्हास मटेरियलद्वारे बनलेले आहे जेणेकरून त्याने स्वतःच सुमारे 18000 मटेरियलची किंमत तयार केली आहे परंतु नंतर आपण जर टिकाऊपणाबद्दल चर्चा केली किंवा पाऊस पडला तर नक्कीच हे इतके चांगले होणार नाही परंतु हे आहे त्याच्या कॅनव्हास आस्पेक्टसपेक्षा थोडे चांगले ते काय करतात त्यांच्याकडे या भिंतीची संरचनेची रचना आहे आणि त्यांनी त्यावर चटई तिरपाल पत्रके किंवा काही प्रकारचे वॉटरप्रूफ साहित्य ठेवले जेणेकरून ते खरोखर रूफ म्हणून संरक्षित करेल आणि काही हॉटेल्स कारण बरीच एनजीओ पुढे येत आहेत मग ती कोठे राहतील तुम्हाला माहिती आहे की येथे बरेच ऑफिसे येत आहेत आणि जात आहेत आणि रीकॉन्स्ट्रुकशनचे बरेच काम करतात तर या कामात बरीच हालचाल सुरू आहे आणि येथूनच त्यांनी तेथील काही प्रकारचे रेसिडेंटिअल आस्पेक्टस देखील विकसित केले आहेत जिथे त्यांनी चौकटीच्या खिडकीच्या चौकटीपर्यंत रॅन्डम डबघाईने तयार झालेल्या चिनाकृती बनविल्या आणि मग ही एक प्रकारची वूडन मटेरियल किंवा टिन मटेरियल आहे आणि नंतर ही पारंपारिक टाइल पॅटर्नची रूफ आहे जिथे टेराकोटा फरशा आणि दारे आणि खिडक्या प्लायवुडने बनविल्या आहेत प्लायवुड मटेरियल जे सुमारे 3 फूट 6 इंच स्टोनाने बनलेले आहे भिंत आणि बांबूचे हे कॉन्स्ट्रुकशन सुमारे 20000 रुपये होते तर जर आपण टेरेकोटाची किंमत 27000 ची तुलना केली तर हा बांबू 20000 होता आणि कॅनव्हास सुमारे 18000 होता तर आम्ही जितके अधिक साहित्य स्पष्टपणे सुधारत आहोत आणि हे आपल्याला जवळजवळ 12000 आहे हे माहित आहे कारण आपण येथे स्टोन आणि प्लायवुड सामग्री वापरत आहात आणि ही सर्व अस्थायी रचना 2 वर्षांच्या कालावधीसाठी आणि कारण 1 वर्ष त्यांनी पूर्णपणे शालेय शिक्षण सोडले आणि बर्याच एनजीओ पुढे आल्या की आम्ही प्रत्यक्षात लिवलीहूडच्या काही वस्तू कशा निर्माण करू शकू तुम्हाला माहिती आहे की बाई बेरोजगार तरुणांना कसे शिकवले जाऊ शकते त्यांना काही प्रकारचे वैकल्पिक कौशल्य कसे प्रदान केले जाऊ शकते कारण तैलोरिन्ग सेविंग एम्ब्रॉयडरी किंवा कोणतीही क्राफ्ट मेकिंग आहे म्हणूनच हे त्यांचे कार्य होते त्यांच्याकडे स्टोनी भिंत होती आणि त्यांनी घर बनविले आणि त्यांच्याकडे एक ट्रस आहे मेटलचा ट्रस आणि काही ठिकाणी त्यांच्याकडे ही एस्बेस्टोस आणि टिन शीट्स टिन शीट्स तसेच गॅल्वनाइज्ड शीट्स होती आणि त्यांनी ते वर ठेवले आणि त्या मार्गाने ठेवले कारण त्यांच्याकडे देखील काही ठिकाणी थोडीशी जागा होती इन्सुलेशन पत्रके आपल्याला तयार करू शकणारी सामग्री आणि मजल्यावरील मजला माहित आहे ज्यामध्ये पुन्हा एक प्रकारचे चटई घालण्यात आली आहे वर्गात सामान्य मॅट्स आहेत तसेच तसेच हे एक कॉम्प्यूटर प्रयोगस्कूल आहे हे आपल्याला माहित आहे की ते वातानुकूलित आहे कॉम्प्यूटर लॅब ज्यात सेमीसर्क्युलर ट्रस्स्ड रूफ आहे आणि हे पुन्हा प्रीफेब्रिकेटेड ट्रस्सेड रूफ आहे आणि येथे त्यांनी प्रत्यक्षात एक प्रशिक्षण केंद्र अगदी कॉम्प्यूटर प्रशिक्षण केंद्र देखील स्थापित केले आहे आणि हे सर्व टेम्पोरारी गृहनिर्माण बद्दल आहे परंतु नंतर जेव्हा आपण या 2 वर्षांत कसे कार्य करू लागलो कायमस्वरुपी घरांसाठी कशी इन्व्हेस्ट करावी लागेल कारण जमीन वाटपाचा प्रश्न पुनर्वसन करण्याचा मार्ग आणि जमीन कशी शोधायची पैसे कसे मिळवायचे सहयोग कसे मिळवायचे हे सर्व आपल्याला माहित असलेले मोठे प्रश्न बनतात आणि हे एक आव्हानात्मक विषय आहेत आणि येथेच गुजरात प्रकरणात टेकनॉलॉजि ट्रान्सफर देखील स्वीकारले गेले आहे तर जेथे ऑरोव्हिल सेंटरमधील अर्थ युनिट सेंटरने प्रत्यक्षात काही रॅम्ड अर्थ ट्रान्सफर केली आहे तसेच कॉम्प्रेसज्ड स्टॅबिलिज्ड केली आहे येथे आपण याला सीएसईबी म्हणतो कॉम्प्रेस्ड स्टेबलाइज्ड अर्थ ब्लॉक तर ही मुळात इंटरलॉकिंगच्या एक प्रकारची ब्रिक आहे आणि त्या नावावरची ही वोर्कशॉप आहे पूर्वीची सध्याची हुनरस्कूल याला कच्छ नव निर्माण अभियान म्हणतात आणि आता त्याला हन्नरशाला फाउंडेशन म्हटले जाते परंतु ही वोर्कशॉप होती म्हणूनच जेथे या इंटरलॉकिंग ब्रिक बनवल्या जात असत किंवा घरे प्रात्यक्षिक युनिट्स आणि इथले जिवंत गाळे सामग्री आणि त्या आधारे बनविल्या जाणाऱ्या या प्रकारच्या प्री फॅब्रिकेशन्स बनवल्या जात असत क्लेची सामग्री सिल्टच्या 60 ते 65 10 ते 15 क्ले 15 ते 20 आहे ग्रेव्हल जवळजवळ 10 ते 15 आणि सालींनीटी 1200 ppm पेक्षा जास्त नसावा आणि pH मूल्य 7 पेक्षा कमी नसावे तर ही एक प्रकारची रचना आहे ज्याद्वारे त्यांनी हे स्टॅबिलिज्ड अर्थ अवरोध विकसित केले जे सुमारे चौरस आकारात आहेत आणि याला ऑरम प्रेस म्हणतात आणि मुळात ते काय करतात हे सिमेंटच्या 5 ते 7 पर्यंत सिमेंटमध्ये मिसळत आणि स्टॅबिलिज्ड करण्यासाठी आणि ते प्रत्यक्षात ही एक मिश्रित प्रक्रिया तयार करतात तर ते ते ठेवतात आणि मग ते दाबून ठेवतात आणि मग हे साचे त्यातून बाहेर पडतात आणि येथून इंटरलॉकिंग ईंट्स असतात कारण कोपऱ्यात किंवा जंक्शनवर उभ्या मजबुतीकरण मिळविण्यास या खूप उपयोगी पडतात तर त्यांच्यात थोडी व्हर्टिकल रिइन्फोर्समेंट असू शकते यात मेल व फिमेल जोड्या आहेत तर या दोन गोष्टी कशा जुळल्या पाहिजेत आणि नंतर पाईप घातली गेली की त्यात 8 मिमी रॉड घातला गेला याची सुदृढीकरण ठेवली जाते तर ते एकदा करतात की एकदा त्यांनी या ब्रिक तयार केल्या तर या ब्रिक चालत नाहीत ते काय करतात ते असे करतात की ते दोन दिवस एक प्रकारचे प्लास्टिकच्या शीट्सने झाकून ठेवतात आणि नंतर त्यास सुमारे 21 दिवस बरे करतात हॉट सॅन आणि नंतर ते थेट कॉन्स्ट्रुकशन साहित्यात वापरतात तसेच फेरो सिमेंट चॅनेल्स सारख्या काही प्रीफेब युनिट्स देखील तयार झाल्या आहेत तर आपल्याकडे फेरो सिमेंट वाहिन्या आहेत जे साचे आहेत आणि त्याचप्रमाणे हे मुख्यतः टॉयलेट्ससाठी वापरले जातात म्हणून रूफची रचना अशी आहे तर हे जोडप्यांना एकमेकांमधून जोडते आणि नंतर ते एक प्रकारचे रूफ म्हणून तयार होते आणि केवळ या अर्थक्वेकांच्या संदर्भातच नाही तर मागील अर्थक्वेकांच्या बाबतीतही हैदराबादमधील निर्मिती केंद्राच्या दिल्लीतील विकास पर्यायांद्वारे वेगवेगळ्या एजन्सीद्वारे काही प्रयत्न केले गेले हे एक दुसरे मॉडेल आहे जेथे ते आपल्याबद्दल बोलतात त्यांना आपल्यास माहित असलेल्या प्री कास्ट फ्रेम्स माहित असतात हाऊसिंगमधील सर्व प्रीकास्ट टेकनॉलॉजि आहेत तर ही एक फ्रेम आहे जी निर्मिती केंद्राने दरवाजाच्या फ्रेम्सप्रमाणे विकसित केली आहे परंतु नंतर हे रूफांचे एक हॉलोव ब्रिकंचे मॉडेल आहे ते काय करतात या गोष्टी या फ्रेममध्ये एम्बेड केल्या जातील आणि त्या रूफवर झाल्या आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पॅनेल अशा प्रकारच्या ब्लॉक्ससह बसविला आहे आणि नंतर ते एका पॅनेलच्या रूपात बनले आहे तर हे एक टेकनॉलॉजि आहे आणि तसेच त्यांनी आपल्याला विकत घेतलेले डिएगोनल ब्रासिन्ग आणि आणखी कंक्रीटचे आणखी एक टेकनॉलॉजि विकसित केले तर अर्थक्वेक आला आणि हादरे बसले तरीही ते गुंडाळतात अर्थात इमारत फक्त थोडीशी तिरपा आपल्याला माहित आहे जेणेकरून यामुळे जास्त नुकसान होणार नाही तर हे देखील एक टेकनॉलॉजि आहे जे निर्मिती केंद्राने विकसित केले आहे आणि जीएसडीएमए आणि इतर सर्व आयएस कोडद्वारे आम्ही दाखविलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून त्यावेळचे कच्छ नव निर्माण अभियान अर्थक्वेक रेसिस्टन्ट अनेक मॉडेल विकसित केले आहे एक G1 मॉडेल आहे एक म्हणजे बोंगाचे अनुकरण आपण काय करू शकता रूफच्या बँडवर प्लिंथ बँड आहे तर या कोडचे अनुसरण करून तसेच अधिकाऱ्यानी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले तर त्यांनी हे देखील दर्शविले की या टेकनॉलॉजिाचे ट्रान्सफर बोंगाच्या रूफच्या उन्नतीकरणाप्रमाणे कसे लागू केले जाऊ शकते म्हणूनच ते ट्रस बनावट ट्रसच्या मदतीने ओकॅटॅगॉनल कॉनिकलच्या रूफबद्दल बोलत आहेत तसेच काही सर्क्युलर मॉडेल्स जो एक हेमिस्पेरिकेल डोम आहे हे पूर्णपणे ब्रिकंनी केले आहे आपल्याला मड ब्लॉक्स सह माहित आहे आणि मी आतापर्यंत तुम्हाला दाखवलेल्या फेरो सिमेंट चॅनेल्स कशी बनवल्या जातात आणि काही घरे त्यावर बांधली गेली आहेत तसेच काही टॉयलेट्स तुम्ही पाहू शकता की ही प्रीकॅस्ट टॉयलेट्स टॉयलेट युनिट आहेत म्हणून या काही गोष्टी हस्तक्षेपांमधून काही कल्पनांमुळे ही संपूर्ण डिसास्टर त्याचे अनुसरण होते कारण वेगवेगळ्या कल्पना आणि प्रयोगांची प्रयोगस्कूल बनते तर बांबू जसे पारंपारिक टेकनॉलॉजिाचा काही समावेश आहे तर आपण बांबूचा उपयोग कसा करू शकतो आणि ते शेल्टर फॉर्ममध्ये आणि त्यामध्ये लपवून ठेवू शकतो तर या दोन्ही सीएसईबी ब्लॉक्स रॅम्ड अर्थ तसेच रूफ असलेल्या रूफंचे संयोजन आहे म्हणून तेथे भिन्न कार्ये आहेत आणि त्याचप्रमाणे हॉस्पिटल आपण जे पाहू शकता ते हे आहे की ते जओडेसिक डोमचे काही युनिट तयार करीत आहेत जे अर्थक्वेक रेसिस्टन्ट संरचनेसाठी परिचित आहेत आणि ज्याचे क्षेत्रफळ आणि त्यापेक्षा जास्त वोल्युम असेल म्हणूनच निर्मिती केंद्राने बांधलेले हे अर्थक्वेक रेसिस्टन्ट मॉडेल आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले आहे की पाया असलेल्या कर्ण ब्रेकिंग या गोलाकार बॉलसह जेथे बिल्डींग्स फोर्सस अर्थक्वेक फोर्सससह देखील सहन करू शकते आणि त्याच कम्युनिटी हॉलमध्ये कॅथोलिक रिलीफ सर्व्हिसेसने पायका गावच्या पुनर्बांधणीची कामे घेतली आहेत आणि येथे आपण पाहू शकता की खराब झालेले हे संपूर्ण कम्युनिटी हॉल पुन्हा तयार केले गेले आहे आणि सीएसईबी ब्लॉक आणि मंगलोर टाइल वापरुन आहे आणि तशाच प्रकारे आपण पाहू शकता की घरे ते घराचे सुमारे 35 चौरस मीटर क्षेत्र देत आहेत जिथे त्यांच्याकडे थोडी मोकळी जागा आहे आणि काहीवेळा मागील दरवाजे असल्यास ते वापरत आहेत आणि इथे या गावात त्यांनी काय केले ते कोणतेही लेआउट डिझाइन केलेले नाही परंतु त्यांनी जे केले ते फक्त त्या घरास लागूनच आहे जिथे आधीपासूनच विद्यमान घर आहे त्याच्या शेजारीच त्यांना कल्पना आहे की येथे आपले घर आहे अगदी जवळच त्यांनी ते बांधले आहे तर ही रचना कायम राहिली त्या लेआउटची रचना तशीच राहिली आणि आजच्या काळाप्रमाणे आपल्याला दिसेल की क्रॉसरोड अशाच प्रकारे आहे जिथे केंद्रातील कोम्मुनिटी केंद्र आणि हळूहळू नंतर गोष्टी विकसित झाल्या आहेत परंतु आता आपण जे पहात आहात त्या गावाचे दृष्य असे आहे की त्याच ठिकाणी पुनर्बांधणी केली गेली आहे जसे की आपण तेथे टेम्पोरारी वास्तव्य करीत असलेल्या शेजारच्या बाजूला एक लहान भोंगा दिसेल आणि अशी काही अर्थक्वेक रेसिस्टन्ट मॉडेल्स देखील आहेत जी कॅरिटास केव्हीटीने विकसित केली आहेत परंतु हे या क्षेत्राशी अगदी संबंधित नाहीत परंतु ते कंक्रीटच्या मॉडेल्सचे अतिशय एकसमान आणि प्रमाणित रूप आहेत जिथे लोकांना या घरात न राहण्याची नामुष्की दर्शविली गेली जेव्हा मी त्यांची मुलाखत घेण्यास सुरवात केली तेव्हा ते म्हणाले की नाही आम्ही या घरात राहू शकत नाही आणि काही 100 कोटी हॉस्पिटल प्रकल्प आहेत जे किमान 9 रिश्टर स्केलपर्यंत रेसिस्ट करू शकतात तर त्या मार्गाने ते रेसिस्ट करण्याच्या आस्पेक्टसवर आणि या कोम्मुनिटीचे काय प्रतिसाद आहेत यावर प्रगती करण्याचा प्रयत्न करतात तर आता आपणास हे दिसते आहे की एका एनजीओद्वारे कोम्मुनिटीला हे घर दिले गेले आहे त्यापुढील समाजाने स्वत स्टोन वापरुन हे घर बनविले आहे त्यांना माहित आहे की त्यांच्याकडे स्टोन ही एक असुरक्षित सामग्री आहे परंतु त्यांनी स्वत च्या स्वत च्या गरजा भागवण्यासाठी स्वत च्या स्वतःसाठी तयार केले आहे म्हणूनच आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की कोम्मुनिटीची काय आवश्यकता आहे आणि कोणत्या कोम्मुनिटीची मागणी आहे आणि आता त्यांना स्टोन घेऊन जाण्याची इच्छा असला तरी ते किती सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन द्यायचे आहे परंतु बांधण्याचे चांगले मार्ग कोणते आहेत आणि कोणते आहेत या सामग्रीचा वापर करून कॉन्स्ट्रुकशन करण्याचे योग्य मार्ग आपल्याला माहित आहे की आम्हाला अनुसरण करण्याचे कोड काय आहेत येथेच तांत्रिकतेसाठी कोम्मुनिटीसाठी स्वतः तयार करण्यासाठी काही समर्थन प्रणालीमध्ये लक्ष दिले पाहिजे तर गुजरात अर्थक्वेकातील ही काही उदाहरणे आहेत तर गुजरातच्या अनुषंगाने त्सुनामी व त्सुनामीनंतर काश्मीर अर्थक्वेक व काश्मीर अर्थक्वेकानंतर मी यूके मधील एका कंपनीत काम करत होतो आणि मी ताबडतोब होतो काश्मिरच्या अर्थक्वेकानंतर बर्याच एजन्सी त्या दिशेने काम करीत आहेत आणि ते जलद टेकनॉलॉजिाच्या शोधात होते त्वरीत घरे बांधायची म्हणूनच त्यावेळी यूएनडब्ल्यूटीओनेही आमच्या कंपनीशी संपर्क साधला होता आणि मी प्रत्यक्षात काही प्रकारचे डिझाइन करत होतो ब्रिटनमधील प्रीफेब घरांची आणि जिथे आम्ही फ्लॅट पॅक अॅप्रोच करू शकतो अशा फ्रेम हाऊसेससाठी सेटिंग आपण पहात असलेले पॅनेल येथे आहेत आणि हे सर्व हे पीओके बिल्ट इन बिल्ट इन नसलेले ठिकाण आहे परंतु इतरत्र बांधलेले आहे परंतु माझ्याकडे छायाचित्रे नाहीत म्हणून मी तिची अशीच काही मॉडेल्स दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे तर येथे विश्वस्त रूफ सर्वकाही फ्लॅट पॅक दृष्टिकोन आहे तर एकसमान आणि प्रमाणित स्वरूपात जेणेकरून आम्ही कचरा डिझाइनद्वारे कमी करू आणि आम्ही त्यास कारखान्यातून पॅक करू आम्ही त्यास पीओकेकडे पाठवतो आणि त्याचबरोबर आम्ही तिथे काही मजूर पाठवतो आणि ते ते जागेवर उभे करतात तर येथेच मी असे म्हणतो की माझ्या डेस्कमध्ये बसून डिझाइनर म्हणून खलनायकाची भूमिका मला जाणवली मी साइटवर कधीच गेलो नाही मी कधीच संदर्भात नव्हतो मी संदर्भ कधीच ओळखला नाही मला हे माहित नाही की लाभार्थी कोण आहेत त्यांना कशाची आवश्यकता आहे रोजीरोटी काय आहे आणि इथेच मी खलनायकाची भूमिका साकारत होतो आणि तिथेच आपण प्रत्यक्षात संशोधन कसे घेता येईल यासंबंधी माझ्या पुढील संशोधनात पाहिले तफावत विकास गट आणि लाभार्थी गट यांच्यातील अंतर यांच्यात समेट कसा करावा मग त्या काश्मीर अर्थक्वेक होण्यापूर्वी आपल्याकडे त्सुनामी आहे आणि आपण जे पाहू शकता ते एक महाकाय त्सुनामी आहे ज्याने 2004 मध्ये बॉक्सिंग डे सुनामी बांदा अशे आणि हिंद महासागर त्सुनामीचा नाश केला होता आणि त्याचा परिणाम तामिळनाडू सौथर्नकडील तामिळनाडू विशेषतः नागापट्टिनम आणि अर्थातच कुडलोर आणि तामिळनाडूचा पूर्व किनारपट्टीवर झाला आहे म्हणूनच त्वरित त्सुनामीनंतर जेव्हा मी त्या ठिकाणी भेट दिली तेव्हा खाद्यान्न सुरक्षा ही महत्त्वाची समस्या आहे आपणास माहित आहे की त्यांचे राशन कसे मिळवावे कारण ते सर्व काही राहत असलेल्या टप्प्यात आहेत जेव्हा ते कुठेतरी स्थायिक होतात तेव्हा त्यांच्या रोजच्या गरजा हीच आहेत जिथे प्रत्येक रेशन दुकानात रांगा भरल्या आहेत प्रत्येक पाण्याची सोय कारण त्सुनामीमुळे त्यांच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे जिथे आपणास माहित असलेले पिण्याचे पाणी कोठे मिळते आणि त्यांचे जीवन धोक्यात आहे म्हणूनच येथेच मच्छीमारांमध्ये आपली बोट मालक आहेत आपल्याकडे मच्छीमार आहेत आपल्याकडे व्यापारी आहेत आणि प्रत्येक गोष्ट एकमेकांना सहकार्य करण्यासाठी वापरतात आणि ते काम करतात आणि आपणास माहित असलेली पारंपारिक घरे आणि त्यांचे स्वदेशी ज्ञान की त्यांनी त्यांचे घर कसे केंद्रित केले ते हवामानातील कार्यक्षम आहेत त्यांच्या लिवलीहूडच्या गरजा कशा अनुकूल आहेत आणि घरांचे वेगवेगळे टाईपोलॉजीज हे थरंगंबडीमध्ये आहे आणि संयुक्त घरांचे घर विभक्त कुटुंब घर या घराचे वेगवेगळे लेआउट कसे आहेत आणि त्यांची सार्वजनिक ठिकाणे त्यांचे नुकसान कसे झाले हे एक प्रचंड पायाभूत सुविधा खराब झाली आहे परंतु याकडे लक्ष दिले पाहिजे परंतु या ठिकाणी योग्य माहिती पुरविली गेली असल्यास त्या पुराव्यांकडे लक्ष दिल्यास या लाटा मुख्य प्रवाहात येण्यासाठी सुमारे 180 मिनिटे लागतात ज्याला सुमारे 3 तास लागतात आपणास मुख्य भूभाग माहित आहे म्हणून जर ती माहिती योग्य मार्गाने दिली गेली असती तर आम्ही बर्याच लोकांचे जीव वाचवू शकलो असतो तर आपण कमीतकमी काही महत्त्वाची मालमत्ता वाचवली असती नेहमीच एक आराम टप्पा असतो रिहॅबिलिटेशन टप्पा असतो जो काही महिन्यांपर्यंत जातो आणि अंतिम म्हणजे रीकॉन्स्ट्रुकशन टप्पा या आस्पेक्टसंवर कार्य करणारे सरकार आंतरराष्ट्रीय एनजीओ स्थानिक एनजीओ आणि कोम्मुनिटी गट यांचे बरेच कलाकार काम करतात तर मी ट्रान्सिशन शेल्टरबद्दल बोलत आहे तर त्यांनी जे केले ते तातडीने करण्याची गरज होती जिथे जिथे रहायचे होते त्यापैकी बरीच घरे गहाळ झाली होती म्हणून बरेच लोक मी देवानंपट्टिनम गावात गेलो होतो सर्वात लांब मासेमारी करणारे गाव आणि आपण पाहू शकता की मी बर्याच प्रश्नावली घेतल्या आहेत आणि बरेच सेमी स्त्रुकतुरेड इन्टेर्वीएवस त्यांना ताबडतोब कथील शीट्स मिळाली आणि ते सुमारे दोन वर्षे येथे राहतात आणि आपण जे पाहू शकता ते टिन शीट्सची बॅरेक्स आहे खरं तर अंदमान आणि निकोबारच्या बर्फ बेटांवर आणि अशा प्रकारच्या आदिवासी कोम्मुनिटीनी या घरांना नकार दिला आहे त्याच प्रकारची घरे दिली गेली आहेत त्यांनी या घरांवर बहिष्कार टाकला आहे तर येथेच सामग्री देखील महत्त्वपूर्ण आहे अर्थातच ही वितरित करणे फार लवकर होते परंतु त्यांना हे समजले पाहिजे की त्यांना येथे आणखी काही महिने रहावे लागेल आणि त्यावर कसे कार्य करावे आणि पुढील डिसास्टर नंतर मूलभूत पायाभूत सुविधा टॉयलेट्स ते टॉयलेट्ससाठी कोठे जातात पाणी सेवा कोठे मिळतात आणि इथेच जेव्हा लोक एकत्रित होते तेव्हा व्यावसायिकांनी काही निवडी दर्शविण्यास सुरुवात केली होय आम्ही हा पर्याय प्रदान करतो आता आपण निर्णय घेऊ शकता आम्ही काय निर्णय घेतो हे आपल्याला सुलभ करण्याचा प्रयत्न करतो तर भिन्न प्रक्रिया जी प्रत्यक्षात ट्रान्सिशन टप्प्याटप्प्याने सुरू होते परंतु सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे केवळ त्यास केवळ अंगभूत स्वरूपात अरुंद केले जाऊ नये तर या ट्रान्सिशन टप्प्यात हळूहळू कसे जायचे आहे ते पहावे लागेल आणि या दोन वर्षांत या सामग्रीचा पुन्हा वापर कसा केला जाऊ शकतो आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे मुलांचे शिक्षण कोम्मुनिटीच्या आरोग्य सुविधा कोम्मुनिटीचे जीवनमान ते पुन्हा कसे निर्माण करू शकतात आणि या सर्व गोष्टी ठीक आहेत तर ही काही पुरावे मी विद्यार्थ्यांसमोर आणू इच्छित आहेत की ट्रान्सिशन टप्प्यातही काही आव्हाने आहेत ठीक आहे मी आशा करतो की आपण चांगले समजून घ्याल खूप खूप धन्यवाद